8085 मधला दुसरा इंटरप्ट TRAP आहे हा इंटरप्ट RST 4 5 सारखाच आहे आणि फक्त हाच इंटरप्ट नॉन मास्केबल आहे म्हणजे त्यावर EI आणि DI इन्स्ट्रक्शन्स चा प्रभाव होत नाही म्हणून तो नेहमी एनेबल असतो या इंटरप्ट ला एनेबल करायची गरज नाही कारण त्याला डिसेबल करताच येत नाही त्यामुळे एनेबल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या इंटरप्ट चे प्राधान्य सगळ्यात जास्त आहे त्यामुळे जरी दुसरा इंटरप्ट आला आणि आपण ISR मध्ये असू आणि सोबतच EI इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाली नाही तरी TRAP लाईन्स चा इंटरप्ट तेथे असेल आणि तो मायक्रोप्रोसेसर सेन्स करेल आणि प्रोसेसर त्याच्यावर काम करेल म्हणून हा इंटरप्ट गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी उपयुक्त ठरतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा पावर फेल होते आणि अकस्मात शंट ऑफ अशी वेळ येते तेव्हा ट्रॅप इंटरप्ट वापरल्या जातो तर जेव्हा पावर फेल अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा पावर राहत नाही तिथे नक्कीच चांगल्या बॅकअप ची गरज असते परंतु त्या ठिकाणी तात्काळ उद्भवलेल्या इमर्जन्सी ऑपरेशन ची आपल्याला काळजी घ्यायची असते तसेच काही वेळाने बॅटरी पण डिस्चार्ज होईल त्यावेळेस आपल्याला त्या पॉईंट पासून पुढचे ऑपरेशन परत सुरु करावे लागेल किंवा असंही असू शकतं की सिस्टीम ला काही मॉड्युल्स मिळाले आहेत ज्याला पावरची खूप जबरदस्त आवश्यकता आहे जसे काही विशिष्ट पेरिफेरलस त्यांना पावरची खूप जास्त गरज असते म्हणून ते पेरिफेरलस बंद करणे गरजेचं असतं कारण त्यांना खूप जास्त बॅटरी लागते तर अशा वेळेस सिस्टीम डिझाईनर ठरवू शकतो की कोणते कंपोनेंट्स शट डाऊन करायचे आहेत जेव्हा नॉर्मल पावर ऑफ होते आणि बॅटरी बॅकअप वर काम सुरू असतं म्हणून TRAP इंटरप्ट लाईन पावर सप्लाय ला कनेक्ट करता येते आणि जर पावर फेल झाली तर सिस्टीम ला इंटरप्ट मिळेल आणि महत्वाच्या गोष्टी पूर्ण होऊ शकतील लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरप्ट सेन्स करण्यासाठी ती दोन्ही प्रकारची असते म्हणजे एज आणि लेव्हल सेन्सिटिव्ह म्हणजे एज आणि लेव्हल दोन्ही गोष्टींना विचारात घ्यावे लागेल तर मायक्रोप्रोसेसर आणि ही TRAP लाईन आपल्याला काय पाहिजे तिथे एज आणि मग त्या सोबतच लेव्हल आहे तर यामध्ये सिग्नल ची लेव्हल कमीत कमी किती वेळपर्यंत हाय असायला पाहिजे याचा कालावधी असेल म्हणून तेथे एज आणि लेव्हल दोन्ही असायला पाहिजे आणि त्या लाईन ला कनेक्टेड असायला पाहिजे आणि जर दोन्ही तिथे असतील तरच तो इंटरप्ट सेन्स होईल म्हणून हीच गोष्ट या इंटरप्ट ला एज सेन्सिटिव्ह आणि लेव्हल सेन्सिटिव्ह इंटरप्ट पेक्षा थोडीशी वेगळी ठरवते म्हणून एज लेव्हल सेन्सिटिव्ह इंटरप्ट म्हणजे ते थोड्यावेळासाठी तर ऑन करायला लागतात आणि एज म्हणजे कोणत्यातरी प्रकारची एक क्रिया जी सेन्स होईल म्हणजेच जाणवेल परंतु एज आणि लेव्हल सेन्सिटिव्ह दोन्हीपण इंटरप्ट मध्ये अडचणी निर्माण होतात म्हणजे जर पावर सप्लाय लाईन मध्ये फ्लिकर आला आणि जर तो फक्त एज ट्रीगर्ड असेल तर तो इंटरप्ट म्हणून समजला जाईल दुसरे म्हणजे फ्लिकर येईल आणि जाईल परंतु सिस्टिमला जास्त प्रभावित करणार नाही त्यामुळे आपल्याला इनपुट आऊटपुट डिव्हाइसेस बंद करण्याची पण गरज नाही त्या केसमध्ये तेथे लेव्हल चा कमीत कमी कालावधी असल्याने ती लेव्हल लक्षातच येणार नाही आणि मग इंटरप्ट पण सेन्स होणार नाही म्हणून तो इंटरप्ट एज आणि लेव्हल सेन्सिटिव्ह दोन्ही प्रकारचा बनवला आहे तर हा सिग्नल नेहमी हाय पाहिजे आणि त्याला ओळखता यावे म्हणून नेहमीच हाय राहिला पाहिजे एकदा तो ओळखला गेला तर तो लो होऊन पुन्हा हाय होईपर्यंत त्याला ओळखले जाणार नाही अशाप्रकारे तेथे होणारे लो टु हाय ट्रान्झिशन महत्वाचे असते आणि ते थोड्यावेळासाठी हाय राहणे पण महत्त्वाचे असते तर आता आपण इंटरप्ट चे आंतरिक प्राधान्य बघू या या मध्ये TRAP ला सगळ्यात जास्त प्राधान्य असते त्या नंतर RST 7 5RST 6 5 आणि मग INTR अशा प्रकारे क्रम असतो परंतु DMA साठी वापरल्या जाणाऱ्या होल्ड सिग्नल पेक्षा TRAP चे प्राधान्य कमी असते तुम्हाला आठवत असेल तर 8085 मध्ये दोन पिन्स असतात पहिली होल्ड आणि दुसरी होल्ड एकनॉलेज या पिंस विशिष्ट प्रकारच्या डेटा ट्रान्सफर ज्याला डायरेक्ट मेमरी एक्सेस किंवा DMA असे म्हणतात त्यासाठी उपयोगी ठरतात तर अशा केसेस मध्ये हे सिग्नल ऍक्टिव्हेट होतात जर TRAP आणि होल्ड दोन्ही सोबतच ऍक्टिव्हेट झाले तर होल्ड सिग्नल ला TRAP पेक्षा जास्त प्राधान्य असेल तर असे का घडते तर आपण हे नंतर बघू जेव्हा आपण DMA कंट्रोल च्या भागामध्ये जाऊ तर आपण आता असा निष्कर्ष काढू की आपल्याकडे हे सर्व इंटरप्ट INTRRST7 5RST6 5 मास्केबल आहेत फक्त TRAP ला वगळून INTR साठी च्या मास्किन्ग पद्धती मध्ये आपल्याकडे स्वतंत्र फ्लीप फ्लॉप नाहीत म्हणून आपल्याकडे इंटरप्ट एनेबल फ्लीप फ्लॉप आहेत तर या DI आणि EI इन्स्ट्रक्शन INTR इंटरप्ट पिन मास्किन्ग साठी वापरतात तर 6 555 आणि 7 5 चे मास्किन्ग करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक म्हणजे DIEI आणि दुसरी म्हणजे SIM इन्स्ट्रक्शन चा उपयोग तर आपल्याला माहित आहे की तिथे RSTs ला एनेबल डिसेबल करण्यासाठी स्वतंत्र फ्लीप फ्लॉप आहेत ते आपण SIM इन्स्ट्रक्शन मध्ये वापरू शकतो आणि DIEI इन्स्ट्रक्शन इंटरप्ट एनेबल फ्लॅगला प्रभावित करतील जेणेकरून सर्वच डिसेबल होईल आपण TRAP ला मास्क करू शकत नाही कारण 8085 मध्ये फक्त हाच एक नॉन मास्केबल इंटरप्ट आहे जर आपण इंटरप्ट चे vectoring च्या दृष्टिकोनातून वर्गीकरण केलं तर 5 5 सोबत तुलना केली असता INTR हा vectored नाही कारण जेव्हा INTR होतो तेव्हा तिथे निश्चित ऍड्रेस नसतो जिथे प्रोसेसर ला जम्प करायचे असते आपल्याला माहित आहे की 5 5 च्या व्हॅल्यू चा 8 ने गुणाकार होतो आणि जे पण लोकेशन येईल त्यावर प्रोसेसर जम्प करतो आणि त्याला असं अपेक्षित असतं की इंटरप्ट साठीचा ISR त्याच एड्रेस पासून सुरू होईल आता जर INTR साठी आपल्याकडे काहीच नाही तर काय होईल INTR दिल्यावर प्रोसेसर इंटरप्ट एकनॉलेज मशीन सायकल मध्ये प्रवेश करतो त्याला असं अपेक्षित असतं की डिवाइस ISR ऍड्रेस चा डेटाबेस ठेवेल प्रोसेसर तो एड्रेस घेईल आणि त्या विशिष्ट एड्रेस ला पोहोचेल तर अशाप्रकारे INTR इन्स्ट्रक्शन काम करेल परंतु 5 5 आणि TRAP हे सर्व vector इंटरप्ट आहेत म्हणून vectorएड्रेस मिळवण्यासाठी या नंबर चा 8 ने गुणाकार होतो जसे TRAP साठी 4 5 आहेत म्हणून 4 5 8 तेथे जर मेमरी असेल तर जे पण काही झालंय ते त्याला आठवता येतं जेव्हा प्रोसेसर कोणता दुसरा काम करत होता किंवा दुसरा ISR होता आणि त्यावेळेस इंटरप्ट डिसेबल केला होता आणि त्याच वेळेस जर काही झालं असेल तर सिस्टीम हे आठवू शकेल का की इंटरप्ट झालेला आहे तर INTR5 5 आणि TRAP ला मेमरीज नसतात फक्त 7 5 लाच हे वैशिष्ट्य लाभलेले आहे 5 सोबत मेमरी एलिमेंट असतात जे इंटरप्ट चे होणे स्टोअर करून ठेवतात म्हणून थोड्यावेळाने प्रोसेसर त्या इंटरप्ट चे येणे तपासू शकतो आणि त्याच्यात लक्ष पण घालू शकतो ट्रीगरिंग पद्धती मध्ये INTR लेव्हल सेन्सिटिव्ह आहे 5 5 पण लेव्हल सेन्सिटिव्ह आहेत 5 एज सेन्सिटिव्ह आहे आणि TRAP दोन्हीपण म्हणजे लेव्हल आणि एज सेन्सिटिव्ह आहे अशाप्रकारे सर्वच बाजूंनी विचार करून आपल्याकडे 8085 च्या इंटरप्ट चे वर्गीकरण आहे आता आपण डिवाइस आणि प्रोसेसर मधील डेटा ट्रान्सफर ची दुसरी पद्धत बघूया याला आपण डायरेक्ट मेमरी एक्सेस DMAअसे म्हणू एका नॉर्मल सिस्टीम मध्ये जेव्हा IO म्हणजे इनपुट आउटपुट डिवाइस ला काही डेटा ट्रान्सफर करायचा असतो तेव्हा तो डिवाइस पाठवतो आणि 8085 ला इंटरप्ट करतो म्हणून 8085 संबंधित इंटरप्ट सर्विस रुटीन ला जातो इंटरप्ट सर्विस रुटीन डिवाइस ला जो डेटा पाठवायचा आहे तो read करतो किंवा जेव्हा डिवाइस तयार असतो आणि तिथे असा काही डेटा असेल जो डिवाइस मध्ये ठेवायचा आहे तर डिवाइस प्रोसेसर ला इंटरप्ट पाठवून हे सांगू शकतो की तो तयार आहे आणि प्रोसेसर डेटाबेस मधून डिवाइस ला डेटा पाठवण्यासाठी सुरुवात करू शकतो परंतु काय होतं की जे डिव्हायसेस आपण बघतोय ते बहुधा मेकॅनिकल डिवाइस किंवा इलेक्ट्रो मेकॅनिकल डिवाइस असतात आणि बरेचदा ते कोण्या व्यक्ती द्वारे वापरले जातात उदाहरणार्थ कीबोर्ड समजा मायक्रोप्रोसेसर ला कीबोर्ड कनेक्ट केला तर केव्हा पण यूजर एखादी की प्रेस करेल तर तो सुद्धा एक की प्रेस झालेली आहे हे सांगण्यासाठी प्रोसेसर ला दिलेला एक इंटरप्ट असू शकतो म्हणून त्याप्रमाणे प्रोसेसर त्या ISR ला जाईल आता जे युजर असतात ते इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर पेक्षा संथ असतात जर प्रत्येक वेळी युजर की प्रेस करेल तेव्हा प्रोसेसर ला इंटरप्ट मिळतो काही वेळा किंवा बरेचदा आपल्याला सेकंडरी स्टोरेज मधून डेटा ट्रान्सफर करायचा असतो जसे डिस्क मधून प्रायमरी मेमरी मध्ये जी सिस्टीम मधील RAM पण असू शकते म्हणून जेव्हा आपण एक संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टिम चा विचार करू तर त्यामध्ये प्रोसेसर मेमरी आणि सेकंडरी स्टोरेज राहतील बरेचदा आपल्याला सर्व डेटा सेकंडरी स्टोरेज मधून प्रायमरी स्टोरेज ला ट्रान्सफर करायचा असतो किंवा याउलट प्रायमरी स्टोरेज मधून सेकंडरी स्टोरेज ला ट्रान्सफर करायचा असतो जेव्हा हे होत असतं तेव्हा प्रोसेसर काहीच करू शकत नाही म्हणून प्रोसेसर ला स्तब्ध राहावं लागतं म्हणून प्रोसेसर एकही ऑपरेशन करू शकत नाही म्हणून ही क्रिया सुलभ करण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट मेमरी ऍक्सेस ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे मायक्रोप्रोसेसर ला मधे न आणता आपण दोन पेरिफेरल मधला डेटा ट्रान्सफर करू शकतो 8085 प्रोसेसर ला एक होल्ड पिन असते आणि हीच पिन यासाठी वापरली जाते डी एम ए कंट्रोलर मायक्रोप्रोसेसर च्या होल्ड पिनला सिग्नल पाठवतो तेव्हा ही पिन बाहेरच्या डीएम कंट्रोलर ने ऍक्टिव्हेट होते आणि मायक्रोप्रोसेसर सुरू असलेले ऑपरेशन पूर्ण करतो आणि आणि होल्ड एकनॉलेज ला सिग्नल पाठवतो आणि सर्व बसेसला थांबवतो तर सगळ्या बसेस फ्लोट होतात आणि आणि DMA कंट्रोलर ला जातात DMA कंट्रोलर आता या बसेस ला उपयोगात आणू शकतो आणि एकदा DMA कंट्रोलर ने त्याचं ऑपरेशन पूर्ण केलं तर तो पूर्ण वेळासाठी टर्न ऑफ होतो आणि मायक्रोप्रोसेसर पुन्हा बस चे कंट्रोल आपल्याकडे परत घेतो आता हे आपण DMA कंट्रोलर सोबत बघूया समजा आपल्याकडे एक सिस्टीम आहे ज्यामध्ये प्रोसेसर आहे आणि हा 8085 प्रोसेसर आहे त्यामुळे त्या प्रोसेसर सोबत मेमरी पण असेल ऍड्रेस बस डेटा बस आणि कंट्रोल बस पण असतील तर ही ऍड्रेस बस आहे ही डेटा बस आहे आणि ही कंट्रोल बस ची रीड राईट कंट्रोल आता जर तिथे दुसरा DMA कंट्रोलर असेल तर काही स्टॅंडर्ड चिप्स उपलब्ध आहेत आणि अशा बऱ्याच चिप्स उपलब्ध आहेत DMA कंट्रोलर ला सुद्धा एड्रेस डेटा आणि कंट्रोल लाईन्स असतात आणि या DMA कंट्रोलर ला कनेक्ट करता येतात म्हणून या ऍड्रेस डेटा कंट्रोल लाईन्स DMA कंट्रोलर ला देता येतात आणि त्याला 2 जास्त पिंस असतात त्यापैकी एक असते मायक्रोप्रोसेसर साठी होल्ड सिग्नल तर ही होल्ड लाईन आहे आणि या बदल्यात मायक्रोप्रोसेसर होल्ड एकनॉलेज ने प्रतिसाद देतो तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की समजा आपल्याकडे इनपुट आउटपुट डिवाइस आहे आणि हे डिव्हायसेस DMA कंट्रोलर ला कनेक्ट केलेले आहेत जसे या स्लाईडमध्ये दाखवलेले आहे हा डिवाइस 1 आहे आणि हा डिवाइस 2 आहे तर हे डिव्हाइसेस आधीच डेटा ट्रान्सफर साठी वापरले जातात तर काय होईल की ते DMA कंट्रोलर ला सांगतील आणि त्या बदल्यात DMA कंट्रोलर 8085 मायक्रोप्रोसेसर ला होल्ड रिक्वेस्ट पाठवेल आता एकतर 8085 प्रोसेसर ने कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट केली किंवा तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करत होता ज्याला 4 मशीन सायकल्स लागतात आणि या क्षणी तो दुसऱ्या मशीन सायकल मध्ये आहे म्हणजेच जेव्हा होल्ड येतो किंवा ऍक्टिव्हेट होतो त्यावेळेस प्रोसेसर इन्स्ट्रक्शन च्या दुसऱ्या मशीन सायकल मध्ये असतो तर काय होईल जर प्रोसेसर होल्ड रिक्वेस्ट स्वीकारत असेल तर तो ताबडतोब त्याचे ऑपरेशन निलंबित करेल आणि DMA कंट्रोलर ला होल्ड एकनॉलेज सिग्नल पाठवेल आणि या बसेसचे कंट्रोल सोडून देईल आता आपण समजू शकतो की कोणत्याही कंट्रोल बसेस शिवाय असलेला प्रोसेसर कोणतेही मेमरी रिड राईट ऑपरेशन करू शकत नाही आता या बसेस मोकळ्या आहेत आणि त्यांना सोडल्यानंतर होल्ड एकनॉलेज सिग्नल ऍक्टिव्हेट झाला म्हणून DMA कंट्रोलर त्यांना एक्झिक्युट करेल आणि या ऍड्रेस डेटा आणि कंट्रोल बसेसचा उपयोग करून डिवाइस आणि मेमरी यांच्यामध्ये बिट्स ट्रान्सफर करेल अशाप्रकारे होल्ड ऑपरेशन होतं एकदा का जेवढा पण डेटा ट्रान्सफर करायचा आहे तेवढा संपूर्ण ट्रान्सफर झाला की मग DMA कंट्रोलर होल्ड सिग्नल मागे घेईल आणि 8085 ला समजेल की आता होल्ड सिग्नल राहिलेला नाही म्हणून तो या 3 बसेसचे कंट्रोल परत घेईल आणि त्याचे सामान्य ऑपरेशन सुरू ठेवेल आता एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की जर प्रोसेसर बाहेरील बसेस वापरत नसेल तर बाहेरून बघता 8085 मध्ये संपूर्ण ऑपरेशन फ्रोजन म्हणजे थांबलेले असते म्हणजे तो काहीही करत नाही तर संपूर्ण ऑपरेशन थांबलेले आहे म्हणजे समजा इंटरप्ट आला आणि प्रोसेसर त्यावेळेस कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करत होता ज्याला चार मशीन सायकल्स लागतात आणि इंटरप्ट दुसऱ्या मशीन सायकल मध्ये आला तर आपण म्हटलं की प्रोसेसर सुरु असलेली इन्स्ट्रक्शन पूर्ण करेल नंतर तो इंटरप्ट सर्विस रुटीन ला जाईल परंतु या DMA ऑपरेशनमध्ये असं होत नाही की पहिले सुरु असलेली मशीन सायकल पूर्ण होते आणि मग DMA ऑपरेशन कडे जाते कारण तिथे कोणताही मेमरी एक्सेस होत नाही त्यामुळे प्रोसेसर च्या आत पण काही च होणार नाही आणि म्हणून DMA ला या सर्व गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता नाही म्हणजेच त्याला सुरु असलेली इन्स्ट्रक्शन पूर्ण करण्याची काळजी नाही आणि म्हणून रजिस्टर कन्टेन्ट पण फ्रोजन होतात असे आपण म्हणू शकतो तर जेव्हा होल्ड डीऍक्टिव्हेट होतो आणि परत येतो तेव्हा प्रोग्राम काउंटर मध्ये अजूनही बरोबर व्हॅल्यू असते म्हणून ज्या ठिकाणी होल्ड सिग्नल आल्यानंतर सर्व थांबलं होतं तिथूनच इन्स्ट्रक्शन्स पुन्हा सुरू होतात अशाप्रकारे DMA कंट्रोलर 8085 सोबत इंटरफेस होऊ शकतो आणि आपण डिवाइस आणि मेमरी यांच्यामधील डेटा ट्रान्सफर जलद गतीने करू शकतो अन्यथा काय होईल की आता समजा 8085 मध्ये इंटरप्ट मुळे होणारी सर्विस असेल जसे समजा डिवाइस D1 ला प्रोसेसर ला थेट इंटरप्ट करण्यासाठी परवानगी असेल तर इंटरप्ट सर्विस रुटीन डिवाइस मधून डेटा रीड करेल आणि एक एक बाईट करून मेमरी मध्ये ठेवेल अशाप्रकारे त्याला डेटा ट्रान्सफर करावा लागेल आणि कदाचित हे काम त्याला खूप जास्त होईल परंतु जेव्हा DMA ऍक्टिव्हेट झालेला असतो तेव्हा 8085 प्रोसेसर आतील ऑपरेशन करू शकतो आणि अशाप्रकारे आपल्याला काही समांतरता पण मिळते तर ही आहे DMA म्हणजेच डायरेक्ट मेमरी एक्सेस ची फिलोसोफी म्हणजेच तत्वज्ञान तर आपण असेही करू शकतो की मायक्रोप्रोसेसर ला होल्ड कंडिशन मध्ये ठेवू आणि DMA कंट्रोलर डेटा ट्रान्सफर चे काम बघेल यानंतर आपण सीरियल इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी असलेली आणखी एक महत्त्वपूर्ण संकल्पना पाहू सिरीयल इनपुट आउटपुट ऑपरेशनमध्ये आपल्याला डेटा सीरियल ट्रान्सफर करायचा असतो जेव्हा आपण SIM आणि RIM बघितल्या तर तेथे आपण बघितले कि सिरीयल डेटा इनपुट आणि आउटपुट या बीट RIM आणि SIM इन्स्ट्रक्शन्स मध्ये आहेत तसेच आपण हेही बघितले की 8085 मध्ये सिरीयल इन SID आणि SOD पिंस उपलब्ध आहेत ज्याद्वारे सिरीयल इनपुट ला ऍक्टिव्हेट म्हणजे सक्रिय करता येतं तर प्रोसेसर पासून डिवाइस पर्यंत सिरीयल डेटा ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे या SIDSOD पिन्स द्वारे असतो हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला सिरीयल IO पोर्ट ला डेटा ट्रान्सफर करावा लागेल पोर्ट नंबरच्या द्वारे डिवाइस ओळखावा लागेल नंतर याला मेमरी सोबत मॅप करावे लागेल किंवा पेरिफेरल सोबतही मॅप करता येईल म्हणजे तो IOM बार लाईन मुळे ओळखता येईल तर आपण यावर नंतर येणार आहोत मग रीड राईट कंट्रोल वापरून आपण डिवाइस ला एनेबल करतो जसे इनपुट डिवाइस साठी रीड आणि आउटपुट डिवाइस साठी राईट आणि संपूर्ण डेटा बस न वापरता फक्त एकच लाईन ट्रान्सफर साठी वापरल्या जाते तर अशाप्रकारे सिरीयल डेटा ट्रान्समिशन होतं तर आपल्याकडे आधी एक नंबर असायला पाहिजे नंतर आपल्याला डिवाइस ओळखता आलं पाहिजे आपल्याकडे काही रीड राईट कंट्रोल असायला पाहिजे जे इनपुट डिवाइस ला रीड करतील आणि आउटपुट डिवाइस ला राईट करतील आणि आपल्याकडे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी फक्त एक म्हणजे एकच डेटा लाईन असेल तर आता आपण एक उदाहरण घेऊया जेव्हा तो मायक्रोप्रोसेसर कंट्रोल असतो त्यावेळेस तो अन कंडिशनल म्हणजे कुठलीच अट नसलेला पोलिंग आणि स्टेटस चेक असेल म्हणजेच या गोष्टी करायला लागतील तर मायक्रोप्रोसेसर एका इनपुट आउटपुट डिवाइस मधून मेमरीला डेटा ट्रान्सफर करेल आणि जर डिवाइस असेल तर तो कंट्रोल इंटरप्ट मुळे असेल जेव्हा आपल्याकडे एखादे साधारण ऑपरेशन करून इंटर्फॅसिंग असेल तर हे खरं असेल समजा आपल्याकडे 8085 मायक्रोप्रोसेसर आहे आणि आपल्याला खूप सारे डिव्हाइसेस कनेक्ट करायचे आहेत जसे D1D2D3 इत्यादी तर प्रत्येक डिवाइस ला काही एड्रेस असेल आणि तो ऍड्रेस कोणत्या एका प्रकारच्या चीप सिलेक्ट सिग्नल्स ने ओळखता येईल तर हे चीप सिलेक्ट सिग्नल्स CS बार1 CS बार 2 CS बार 3 राहतील तर मायक्रोप्रोसेसर च्या ऍड्रेस बस ने उत्पन्न झालेल्या ऍड्रेस लाईन्स त्यांना डीकोडर ऍड्रेस मधून जावे लागेल आणि त्याप्रमाणे तेवढ्याच एनेबल लाईन्स जनरेट होतील आणि या एनेबल लाईन्स चिप सिलेक्ट लाईन्सला कनेक्ट कराव्या लागतील आणि जो पण ऍड्रेस जनरेट होईल त्याप्रमाणे एक डिवाइस निवडला जाईल आणि डेटा बस च्या द्वारे आपण सर्व डिव्हाइसेस ला कनेक्ट करू शकतो आता समजा D1 हे इनपुट डिवाइस आहे तर डेटा बस ची दिशा या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे अशी राहील समजा D2 हे आउटपुट डिवाइस आहे तर त्याची दिशा अशी राहील समजा D3 अजून एक कोणते दुसरे आउटपुट डिवाइस आहे तर त्यासाठी दिशा अशी राहील हा मायक्रोप्रोसेसर पासूनचा डेटा बस आहे तसेच आपल्याला रीड राईट सिग्नल पण द्यायचे आहेत त्या सिग्नलला ऍक्टिव्हेट म्हणजे सक्रिय करायचे आहे आता या ठिकाणी ते खूप स्पष्टपणे दाखवलेले नाही पण रीड राईट सिग्नल तेथे राहतील आता अशा प्रकारची ट्रान्सफर कशी होईल तर 8085 प्रोसेसर ठरवेल आणि काही डेटा D2 ला पाठवेल मग योग्य तो ऍड्रेस बसला पाठवला जाईल आणि चीप सिलेक्ट लाईन ऍक्टिव्हेट होईल आणि D2 लाईन च्या द्वारे डेटा D2 डिवाइस ला पाठवल्या जाईल समजा त्याला D3 ला डेटा पाठवायचा असेल तर याच प्रकारे पाठवता येईल ही झाली एक शक्यता दुसरी शक्यता अशीही असू शकते किया डिव्हाइसेस ला कनेक्ट करण्याऐवजी जेव्हा ते तयार असतात ते 8085 ला इंटरप्ट पाठवतील आणि इंटरप्ट याद्वारे इंटरप्ट लाईनला कनेक्ट होतो आता जर आपल्याकडे अनेक डिव्हायसेस आहेत तर आपण एक इंटरप्ट कंट्रोलर मध्ये ठेवू शकतो हा कंट्रोलर कोणाला प्राधान्य द्यायचे हा प्रश्न सोडवेल आणि प्रोसेसर ला इंटरप्ट पाठवेल अशाप्रकारे इंटरप्ट मुळे असा कंट्रोल होतो जेव्हा इंटरप्ट येतो प्रोसेसर इंटरप्ट सर्विस रुटीन ला जातो आणि मग डेटा ट्रान्सफर करतो तर हे सर्व आपण जे बोलतोय ते मुळात पॅरलल टाईपचे कम्युनिकेशन आहे पॅरलल कारण आपण प्रोसेसर आणि डिवाइस यांच्यामध्ये 8 बीट चा डेटा एकाच वेळी पाठवतोय परंतु या डिवाइस चे इंटर्फॅसिंग करणे हे एक आव्हान आहे सर्वप्रथम आपल्याकडे डीकोडर असायला हवे सोबतच या 8 लाईन्स असायला हव्या खूप साऱ्या लाईन्स चिप मधून जाणाऱ्या आणि काम करणाऱ्या हव्या तर हे सर्व असण्यापेक्षा आपल्याकडे 8085 साठी दुसरी सुविधा आहे ती म्हणजे सिरीयल इनपुट SID आणि SOD पिंस तर आपल्याला डिवाइस कडून कोणतेही इनपुट हवे असल्यास जर आपण सीरियल इनपुट डेटा म्हणजेच SID पिन ला कनेक्ट झालो तर ती लाईन डिवाइस कडून सिरीयल एका वेळेस एकच बीट असा डेटा रीड करेल त्यामुळे त्या लाईनची रुंदी 1 बीट ची राहील तसेच आपल्याकडे SOD सीरियल आउटपुट डेटा पिन आहे समजा आपल्याला काही आउटपुट डिवाइस ला पाठवायचे आहे तर पुन्हा तेथे 1 बीट चे कनेक्शन राहील म्हणजेच या कम्युनिकेशन मध्ये पॅरलल कनेक्शन असण्याऐवजी आपण ज्या सुविधेबद्दल बोलतोय म्हणजेच सीरियल कम्युनिकेशन राहील 8085 दोन्ही प्रकारच्या म्हणजेच पॅरलल आणि सिरीयल कम्युनिकेशन ला समर्थन करतो आणि या पॅरलल कम्युनिकेशन चे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं तर ते अन कंडिशनल म्हणजे विना अटींचे असू शकते म्हणजेच जेव्हा आपण प्रोसेसर ला वाटेल तेव्हा तो डिवाइस ला डेटा ट्रान्सफर करेल पोलिंग म्हणजे प्रोसेसर एक एक करून डिवाइस ला विचारेल की तो डिवाइस ट्रान्सफर साठी तयार आहे की नाही आणि मग त्या प्रमाणे डेटा ट्रान्सफर होईल स्टेटस चेक म्हणजे तो डिव्हाइसेस ला चेक करेल की डिवाइस तयार आहे की नाही पोलिंग आणि स्टेटस चेक हे जवळपास सारखेच आहेत प्रोसेसर नियमितपणे स्टेटस चेक करण्यासाठी डिवाइस पोल करेल आणि स्टेटस म्हणजे जर डिवाइस फ्री असेल तर तो ट्रान्सफर करू शकतो अशाप्रकारे या सर्व सुविधा मायक्रोप्रोसेसर कंट्रोलमध्ये येतात डिवाइस कंट्रोल सुविधे मध्ये तेथे इंटरप्ट असेल तर डिवाइस प्रोसेसर ला इंटरप्ट पाठवेल आणि जेव्हा इंटरप्ट येईल प्रोसेसर डेटा ट्रान्सफर करेल अशाप्रकारे आपल्याला इंटरफेस ओळखता आला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे काही पोर्ट नंबर लागतील त्यांच्याद्वारे डिवाइस ला एक्सेस करता येईल आपण या मेमरी मॅप पेरिफेरल मॅप संकल्पना नंतर बघणार आहोत नंतर आपल्याला रीड राईट कंट्रोल सिग्नल्स सक्रिय करायचे असतात आणि मग आपण फक्त एकच डेटा लाईन ट्रान्सफर करू शकतो अशाप्रकारे पॅरलल ट्रान्सफर करण्यापेक्षा जर आपण सिंगल म्हणजे एकच बीट ट्रान्सफर केली तर ते सिरीयल IO ऑपरेशन म्हटल्या जातं